एनर्जी ऑफ अ चार्ज डिस्ट्रीब्यूशन I आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे चार्जेस किंवा चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल उद्भवतात आणि कशा प्रकारे त्यांना कॅल्क्युलेट करायचे इथून पुढे येणाऱ्या 2 ते 3 लेक्चर मध्ये आपण लक्ष देणार आहोत की काय होते सिस्टीम च्या एनर्जी चे आपण जेव्हा असेंबल करतो सेट ऑफ चार्जेस किंवा असेंबल करतो डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज तर आपण वर्क करणार आहोत या एनर्जी वर आणि वर्क करणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटीकस वर सुरू करूया अतिशय सोप्या उदाहरणा पासून जर माझ्याकडे असेल पॉईंट चार्ज Q1 आणि मी घेऊन येतो दुसरा पॉईंट चार्ज Q2 काही डिस्टन्स वरून समजा याच्यापासून r12 वरून पोटेन्शियल चे डेफिनेशन आपल्याला सांगते कि वर्क डन असणार आहे पोटेन्शियल ऍट r 12 चार्ज Q1 गुणिले Q2 मुळे आणि हे असेल 1 ओवर 4ㄫε0 Q1 Q2 ओवर r 12 तर ही आहे सिमेट्री Q1 आणि Q2 मधील तर माझ्याकडे या प्रकारचे वर्क असेल चार्ज Q1 घेऊन येण्याचे वर्क r 12 या डिस्टन्स वर Q2 पासून किंवा Q1 घेऊन येण्यासाठीचे वर्क Q2 च्या पोटेन्शियल मध्ये Q2 पासून डिस्टेंस r 12 वर आता आपण इंट्रेस्टेड आहोत शोधण्यासाठी कि काय घडेल जेव्हा मी घेऊन येईन असेंबली ऑफ चार्जेस खूप खूप चार्जेस आणि शेवटी आपण जाऊ चार्ज डिस्ट्रीब्यूशन कडे जेणेकरून तो डिस्क्राइब केला जाईल चार्ज डेन्सिटी ρ प्रमाणे काय असेल या वर्कचे सिग्निफिकँस आणि ही एनर्जी कोणत्या प्रकारची असेल ही एनर्जी असणार आहे चार्जेस च्या पोझिशन मुळे म्हणून ही असेल पोटेन्शिअल एनर्जी आणि याचा सिग्निफिकँस असेल की इतके अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला करावे लागेल या असेंब्लीमध्ये या चार्जेस साठी Q214π0Q1Q2r12VQ2r12Q1 आणि म्हणून जर मी Q1 आणि Q2 असेच सोडले जर ते सेम चार्जेस असतील तर ते रिपेल करतील एकमेकांपासून आणि ते एकमेकांपासून दूर जायला चालू होतील व शेवटी पोहोचतील इंफानाईट डिस्टन्स वर समजा हे आहे इंफानाईट विथ स्पीड V2 आणि V1 तर त्यांच्या एनर्जी असतील समजा पहिल्या चार्जे चे मास m1 आहे आणि सेकंड चार्ज से मास असेल m2 तर टोटल कायनेटिक एनर्जी असेल m1 v 1 स्क्वेअर प्लस m2 v 2 स्क्वेअर असेल इनिशियल एनर्जी एवढे जे आपण म्हणालो होतो चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी आणि म्हणून हे असेल 1 ओवर 4ㄫε0 Q1 Q2 ओवर r 12 कोणत्या प्रकारच्या एनर्जी मॅग्निट्यूड बद्दल आपण बोलत आहोत समजा Q1 आहे मायक्रो कुलम च्या ऑर्डरमध्ये Q2 आहे मायक्रो कुलम च्या ऑर्डरमध्ये तर हि पोटेन्शिअल एनर्जी ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत ती असेल 10 रेज टू मायनस 12 गुणिले 9 गुणिले 10 रेज टू 9 भागिले डिस्टन्स समजा ते असेल 1 सेंटीमीटर दोघांच्या मध्ये तर हे असेल 10 रेज टू मायनस 2 ऑर्डर ऑफ 12 या प्रकारच्या एनर्जी बद्दल आपण बोलत आहोत जर हे मायक्रो कुलम असेल तर एनर्जी असेल 1 ज्युल च्या जवळपास जर त्यांच्यातील डिस्टन्स असेल 1 सेंटीमीटर आता कल्पना करा कि काय होईल जर ते असतील 1 कुलम चे तेव्हा एनर्जी असेल 10 रेज टू 9 आपण आताच पाहू शकता कि 1 कुलम म्हणजे खूप खूप चार्जेस होतात काय होईल पुढे जेव्हा खूप चार्जेस Q1 Q2 Q3 आणि इतर असतील चला त्यांना असेंबल करूयात एकानंतर एक तर माझ्याकडे आहे चार्ज Q1 चला घेऊन येऊ Q2 डिस्टन्स r12 वर हे करताना मी वर्क केले आहे जे असेल 1 ओवर 4ㄫε0 Q1 Q2 ओवर r12 आता मी घेऊन येतो चार्ज Q3 समजा या डिस्टन्स r13 वर Q1 पासून आणि r 23 चार्ज Q2 पासून हे करत असताना मी वर्क करत आहे Q1 तसेच Q2 ने प्रोव्हाइड केलेल्या फोर्सच्या विरोधात आणि त्यामुळे एनर्जी असणार आहे बेरीज पोटेन्शियल एनर्जी ची या दोन चार्जेस मुळे तर आता मला मिळणार आहेत एडिशनल टर्म जी असेल 1 ओवर 4ㄫε0 Q3 ची पोटेन्शिअल एनर्जी चार्ज Q1 मुळे आणि नोटीस करा की मी हे सर्व काही प्रिन्सिपल ऑफ सुपरपोझिशन वापरून केलेले आहे आपण फक्त बेरीज करत आहोत तर हे होईलQ1 Q3 ओवर r13 प्लस 1 ओवर 4ㄫε0 Q2 Q3 ओवर r23 नंतर घेऊन येऊ चार्ज Q4 आता हा येईल या तीन चार्जेस च्या पोटेन्शियल मध्ये तेव्हा आता मी ऍड करेन तीन कॉन्ट्रीब्युशन तर हे होईल 1 ओवर 4ㄫε0 Q1 Q4 ओवर r 14 प्लस 1 ओवर 4ㄫε0 Q2 Q4 ओवर r 24 प्लस 1 ओवर 4ㄫε0 Q3 Q4 ओवरr r 34 आणि मी या टर्म्स ऍड करत राहीन जर तुम्ही या पॅटर्न कडे पाहिलंत तर तुम्हाला लक्षात येईल कि मी ते लिहू शकतो अशाप्रकारे जर माझ्याकडे आहे चार्ज Q1 आणि मी पुढचा घेऊन येत असेन n मायनस 1 चार्जेस तेव्हा माझ्याकडे असेल Q j समेशन j बरोबर 2 ते N निश्चितच बाहेरील बाजूस असणार आहे 1 ओवर 4ㄫε0 तर या आहेत टर्म्स त्यांना पॉईंट आऊट करतो एकाच्या उपस्थित माझ्याकडे हि टर्म असेल तर Q2 Q3 Q4 आणि तसेच पुढे या चार्जेस ना घेऊन येण्यासाठी मी वर्क करतो पोटेन्शियल च्या विरोधात Q2 मुळे तेव्हा हे असेल Q2 Q j मी ऑलरेडी 1 आणि 2 मधील इंटरॅक्शन चा विचार केलेला आहे तर j असेल 3 ते N तर r 1 j ही आहे पुढची टर्म जी डिव्हाइड केली आहे r 2 j ने पुढे मी चालु ठेवीन पोटेन्शिअल एनर्जी या सर्व चार्जेस घेऊन आल्यामुळे चार्ज 3 च्या उपस्थितीत तेव्हा माझ्याकडे असेल Q3 वेळा q j नोटीस करा की मी ऑलरेडी या टर्ममध्ये Q1 Q3 विचारात घेतलेले आहेत आणि तसेच Q2 Q3 दुसऱ्या टर्ममध्ये आणि म्हणून माझ्याकडे आहे j बरोबर 4 ते N ओवर r 3 j आणि याच प्रमाणे पुढे शेवटची लाल रंगातील टर्म याला विचारात घेते ही टर्म ऑलरेडी विचारात घेतली आहे सेकंड टर्म साठी आणि त्याच प्रमाणे इतर ठिकाणी सुद्धा तर सामान्यपणे जेव्हा माझ्याकडे असेंबली ऑफ चार्जेस असते जेव्हा माझ्याकडे N चार्जेस असतात तेव्हा मी लिहू शकतो पोटेन्शिअल एनर्जी बरोबर 1 ओवर 4ㄫε0 समेशन i बरोबर 1 ते N आणि इतर सर्व चार्जच्या उपस्थितीत मी करत आहे वर्क j पासून जे असेल मोठे i पेक्षा N पर्यंत Q i Q j भागिले r i j मला याचा विस्तार करायला आवडेल आणि पहायला मिळेल की हे जे या अगोदर आपण डीरायव केले होते त्याच प्रमाणे असेल मी आता असे सुद्धा लिहू शकतो 1 ओवर 4ㄫε0 1 हाल्फ ऑफ i बरोबर 1 ते N j बरोबर 1 ते N याचाच अर्थ मी j मधील बदलसाठी परवानगी देत नाही फक्त i ते N पेक्षा मोठे नाही तर सर्व j साठी तर मी दोन वेळा काउंट करत आहे प्रत्येक Q i Q j तर मी डिवाइड करेन या इथे फॅक्टर ऑफ हाफ ने तुम्ही घेत आहात i ≠ j Q i Q j ओवर r i j तर हे असेल एक्सप्रेशन एनर्जी ऑफ असेंबली ऑफ चार्जेस साठी पुन्हा एकदा थोडीशी काळजी आपण घ्यायला हवी मी आता याला V म्हणून नाही तर लिहिणार आहे W म्हणून कारण हे आहे वर्क डन तर या असेंबली ऑफ चार्जेस ची एनर्जी असणार आहे या सर्व चार्जेस ना एकत्रित घेऊन येण्यासाठी केलेले वर्क डन जे असेल 1 ओवर 4ㄫε0 1 हाल्फ समेशन i बरोबर 1 ते N समेशन j बरोबर 1 ते N i ≠ j Q i Q j ओवर r i j हि असेल एनर्जी असेम्ब्ली ऑफ चार्जेस 2 मध्ये EW14π0i1 NjiNQiQjrij14π012i1 Nji i≠j NQiQjrij चला आता पाहुयात कि काय घडतं जेव्हा मी जातो डिस्ट्रीब्यूशन कडे याचा अर्थ समजा माझ्याकडे आहे चार्ज डिस्ट्रीब्यूशन मी अशाप्रकारे चार्ज डिस्ट्रीब्यूशन विचारात घेतो की जसे काही इथे या वोल्युम मध्ये कुठेतरी चार्ज आहे जो लाल रंगाने दाखवला आहे तसेच कुठेतरी चार्ज आहे जो या वोल्युम मध्ये निळ्या रंगाने दाखवला आहे आणि यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे चला लिहूयात चार्ज चे पोझिशन आणि मी ते दाखवीन या लाल रंगाने r आणि हा जो निळा आहे तो r प्राईम तर या दोघांमधील डिस्टन्स असणार आहे मॉड्यूलस ऑफ r मायनस r प्राईम या दोघांमधील इंटरॅक्शन एनर्जी असणार आहे r येथील डेन्सिटी गुणिले स्मॉल वोल्युम dv जिथे चार्ज आहे तर डेन्सिटी r प्राईम या ठिकाणी गुणिले r प्राईम या ठिकाणचे वोल्युम भागिले दोघांमधील डिस्टन्स आणि मग मी इंटिग्रेट करेन ओवर v आणि v प्राईम आणि 1 ओवर 4ㄫε0 शी म्हणजेच मी हा चार्ज घेतो मल्टिप्लाय करतो आणि या सर्व चार्जेस ना ऍड करतो तसेच मी डिवाइड करायला हवं फॅक्टर ऑफ 2 ने येथे त्याच प्रकारे ज्याप्रकारे आपण Qi आणि Qj चार्जेस चे काउंटिंग करताना केले होते तर फायनल एक्सप्रेशन एनर्जी साठी असे येत असेल 1 ओवर 4ㄫε0 1 हाफ इंटिग्रेशन ρ किंवा ρ r प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम d r d r प्राईम तुम्ही विचारू शकता कि काय झाले i ≠ j टर्म सोबत आपण हे जे वोल्युम इथे घेत आहोत हे सर्व रेड वॉल्यूम या इथे किंवा ब्लू वॉल्यूम हे आहेत इन्फान्यटीसीमल स्मॉल आणि त्यामुळे जेव्हा मी मल्टिप्लाय करतो ρ r dv आणि ρ r प्राईम d v प्राईम विथ r बरोबर r प्राईम हे होईल इन्फान्यटीसीमली खूप खूप स्मॉल याचा विचार करता हे भागिले r मायनस r प्राईम क्लोज टू 0 आणि त्यामुळे इथे प्रॉब्लेम असणार नाही सेल्फ एनर्जी चा जसे की Q i पूर्वीच्या एक्सप्रेशन मध्ये डीरायव केलेले i बरोबर j टर्म इथे आपण ठेवले i ≠ j तर जेव्हा तुमच्याकडे कंटिन्यूस डिस्ट्रीब्यूशन असते जेणेकरून हे वोल्युम मायक्रोस्कॉपिक किंवा मॅक्रोस्कॉपिक प्रकारे खूप स्मॉल असेल जेणेकरून त्यांचा गुणाकार हा 0 होतो तेव्हा काही प्रॉब्लेम राहत नाही हे येत 0 आणि आता सेल्फ इंटरॅक्शन चा प्रॉब्लेम राहत नाही तर शेवटी आपण लिहूयात E चार्जे चे डिस्ट्रीब्यूशन जे असेल 1 ओवर 4ㄫε0 1 हाफ डबल इंटिग्रेशन d v d v प्राईम ρ r ρ r प्राईम ρ r मायनस r प्राईम पुढच्या लेक्चर मध्ये आपण सोडवणार आहोत काही उदाहरणे जी असतील एनर्जीच्या संबंधातील एखाद्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी